हॅलो एवेरिवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्स मधील लेक्चर सिरीज मध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन वर्क संदर्भात काही पीपल्स पर्स्पेक्टिव्ह Peoples perspective दाखवणार आहे त्याला आपण बिल्ड बॅक बेटर पिपल्स पर्स्पेक्टिव्ह म्हणतो मी गुजरात राज्यात झालेल्या भूकंपातील रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन वर्क संदर्भात बोलणार आहे आपल्याला माहिती आहेच की 2001 साली भारताच्या पश्चिम भागात म्हणजे विशेषता गुजरात राज्यातील भुज रिजन मधील एक मिलियन पॉप्युलेशन असलेल्या आणि 28 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर लिटरसी रेट त्याकाळी 57 होता आणि 44000 स्क्वेअर किलोमीटर संपूर्ण एरिया होता भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2001 रोजी 9 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला भूज शहराच्या ईशान्य दिशेने २० किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला त्या भूकंपाचे केंद्रबिंदू ईशान्येकडील होते भूकंपाचा परिणाम भूकंपाच्या इपिसेंटर केंद्रापासून 1500 किलोमीटर त्रिज्येने जाणवला भूकंपात सुमारे 20000 लोक मरण पावले आणि आणखी 160000 लोक जखमी झाले भूकंपामुळे झालेला ऍक्सेप्ट लॉस तुम्ही पाहू शकतात हाउसिंग सेक्टर सर्वात जास्त एरिया होता कच्छ शहरातील हाऊसिंग क्षेत्रातील इस्टिमेटेड डॅमेज असेसमेंट अनुसार 2 5 लाख घरे रेसीडेंटल बिल्डींग काही प्रमाणात डॅमेज झाले 28 लाख रेसीडेंटल बिल्डींग पूर्ण प्रमाणात डॅमेज झाले किंवा कोसळल्या एकूण 3 79 लाख डॅमेज झाले 20 000 लोक मरण पावली फक्त तर 1 66 लाख जखमी झाले बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गुरेढोरे मरण पावले याठिकाणी आपण गुजरातमध्ये भूकंपाचे चित्र पाहू शकतो बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तुम्ही पिक्चर मध्ये पाहू शकता या चित्रांद्वारे किती मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता ते तुम्ही पाहू शकता खेड्यांमध्ये दुर्गम भागात आणि शहरी भागातही किती मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता ते तुम्ही या चित्रांद्वारे पाहू शकता गुजरातमध्ये भूकंपा नंतर गुजरात गव्हर्मेंट ने रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन पॉलिसी डिक्लेअर केली आपण हाऊसिंग सेक्टर मधील रेसिडेन्शिअल बिल्डींग वर फोकस करत आहोत त्या ठिकाणी दोन प्रकारचे पॅकेजेस अवेलेबल होते पहिले पॅकेज म्हणजे संपूर्णपणे डॅमेज झालेल्या खेड्यांचे पूर्णपणे री लोकेशन करणे म्हणजे एखाद्या खेड्यातील 70 पेक्षा जास्त बिल्डिंग पार्टलि किंवा फुल्ल डॅमेज झाल्या असतील तर खेडे इतर ठिकाणी रीलोकेट केले जाते अर्थात अशा प्रकारचे निर्णय ग्रामसभेच्या मतानुसार घेतले जातात लोकल गव्हर्मेंट च्या मदतीने त्या ठिकाणी भूकंप रोधक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी उभारली जाते राज्य सरकार याकामी लेआऊट डिझाईन टेक्निकल स्पेसिफिकेशन रीकन्स्ट्रक्शन साठी लागणारे मटेरियल कंपोझिशन आणि कमीतकमी कॉन्ट्रीब्युशन सपोर्ट करते एखादे एनजीओ खेडे दत्तक घेत असेल तर त्यांना एकूण लागणाऱ्या कॉस्ट पैकी 50 कॉन्ट्रीब्युशन करावे लागते हे बेसिकली रीलोकेशन साठी असते सीटू साठी इतर पॅकेजेस दिले जातात ते विशेषता जे खेडे पार्सली किंवा पूर्णपणे कोलॅप्स झाले आहे किंवा डॅमेज झाले आहे तेथील लोक इतर ठिकाणे रीलोकेट होऊ इच्छित नाहीत अशा प्रकारचे खेडे सीटू डेव्हलपमेंट साठी विचारात घेतले जातात बिल्डिंग चे मालक गावातले सिटिजन्स त्यांचे स्वतःचे घर बांधू इच्छितात त्यासाठी गव्हर्मेंट त्यांना डायरेक्टली फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करते गव्हर्मेंट कडून बिल्डिंग मालकांना डायरेक्टली 50 फायनान्शियल असिस्टंट देण्याआधी एक्सपर्ट कडून डॅमेज असेसमेंट केले जाते अल्लोकेट केलेले पैसे तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जातात पहिला टप्पा म्हणजे प्रोजेक्ट संकशन केल्यानंतर 40 पैसे त्यानंतर 30 ते 40 पैसे लिंटेल लेव्हलचे काम झाल्यानंतर उरलेले 35 ते 40 पैसे मिळतात उरलेले 35 ते 40 पैसे रीकन्स्ट्रक्शन Reconstruction काम पूर्ण झाल्यावर मिळतात एग्रीकल्चर लँड नसलेल्या लेबर्स लोकांना फायनान्शिअल असिस्टंट देण्याचे वेगळी कॅटेगिरी असते साधारणतः 100 स्क्वेअर मीटर प्लॉट एरिया वर 30 स्क्वेअर मीटर कंस्ट्रक्शन केले जाते शेतकरी ज्यांच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे त्याच्यासाठी साधारणतः 150 स्क्वेअर मीटर प्लॉट एरिया वर 40 स्क्वेअर मीटर कंस्ट्रक्शन केले जाते लहान शेतकरी ज्यांच्याकडे 1 ते 4 हेक्टर जमीन आहे त्याच्यासाठी साधारणतः 250 स्क्वेअर मीटर प्लॉट एरिया वर 40 स्क्वेअर मीटर कंस्ट्रक्शन केले जाते शेतकरी ज्यांच्याकडे 4 हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे त्याच्यासाठी साधारणतः 400 स्क्वेअर मीटर प्लॉट एरिया वर 50 स्क्वेअर मीटर कंस्ट्रक्शन केले जाते त्याचप्रमाणे डॅमेज असेसमेंट साठीच्या G5 ते G1 प्रकारच्या डिफरंट कॅटेगिरी असतात G5 म्हणजे पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेले घर त्यासाठी लोकांना 3000 रुपये प्रत्येक स्क्वेअर मीटर साठी याप्रमाणे मॅक्सिमम एक लाख रुपये मिळू शकतात पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेल्या झोपडीला 7000 रुपये मिळतात म्हणूनच गुजरात गव्हर्मेंटचे रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन बद्दलचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पीपल सेंट्रींक घरे बांधणे आहे आपण रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन बद्दलचे दोन पॅकेजेस बद्दल चर्चा केली आहे त्या अनुसार रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन बद्दलचे डिफरंट अॅप्रोचेस येऊ शकतात आपण बऱ्याच गोष्टी त्यातून घेऊ शकतो रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन बद्दलचे 3 मुख्य मॉडेल किंवा अॅप्रोचेस आहेत एक ऍप्रोच म्हणजे 2 नंबरच्या पॅकेज मधून ओनर ड्रिवन अॅप्रोच अशा परिस्थितीत ज्या गावात ग्रामस्थांनी स्वतःचे घर बनवायचे ठरविले त्यांना गव्हर्मेंटकडून पैसे मिळतील आणि ते स्वतःचे घर बांधतील तर त्यांना एक फायनान्शियल असिस्टंस मिळेल आणि गव्हर्मेंट त्यांना फिजिकल आणि सामाजिक पायाभूत सुविधा इन्स्टॉल करण्यास पुनर्बांधणी करण्यात मदत करेल आणि मदत मिळवून मालक स्वतःचे घर बांधतील ओनर ड्रिवन एप्रोच मध्ये ते स्वतः देखील पैसे कॉन्ट्रीब्युशन करू शकतात त्यानंतर एन जी ओ केव्हा किंवा कॉन्ट्रॅक्टर ड्रिवन एप्रोच मध्ये प्रॉडक्ट सेंट्रींक आणि पीपल सेंट्रींक असे 2 प्रकार असतात प्रॉडक्ट सेंट्रींक एप्रोच मध्ये एन जी ओ कडून कामे केली जातात पीपल सेंट्रींक एप्रोच मध्ये प्रायव्हेट एजन्सी किंवा एन जी ओ बरोबर लोकांकडून कॉलाबोरेशन पार्टनरशिप केली जाते आपल्याकडे एकूण तीन कॅटेगिरी मॉडेल्स आहेत वर स्लाईड मध्ये आपण पाहू शकतो की दोन नंबर चे पॅकेज ओनर ड्रिवन आहे एक नंबरच्या पॅकेज मधून एन जी ओ ड्रिवन आणि कम्युनिटी एन जी ओ पार्टनरशिप अॅप्रोच सपोर्ट करणे शक्य आहे गुजरात मध्ये पोस्ट डिझास्टर इंटर्वेंशन साठी अशाप्रकारचे काम करण्यात आले आहे ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाले आहे त्यांना एक लाख रुपये निधी वाटप करण्यात आला आहे प्रत्येक फॅमिलीला हाऊस होल्ड किट साठी बाराशे पन्नास रुपये निधी वाटप करण्यात आला आहे ज्या घरातील गुरेढोरे मृत झाले आहेत त्यां कुटुंबांना प्राण्यां नुसार पैसे देण्यात आले आहे उदाहरणार्थ बकरी साठी 150 रुपये बैलासाठी साडेसातशे रुपये तर गाईसाठी पंचवीस शे रुपये इत्यादी शेल्टर रीकंस्ट्रक्शन बद्दलचे काही रिपोर्ट येथे दिले आहेत कच्छ भागात हाउसिंग रिंकन्स्ट्रक्शन बद्दलची प्रोग्रेस याठिकाणी दाखवण्यात आली आहे कच्छ भागात 100000 एक लाख 56 हजारांपेक्षा जास्त घरे डिस्ट्रॉय झाले होते एन जी ओ च्या मदतीने पन्नास हजार घरं लहान लहान प्लॅन करण्यात आलीत 2003 पर्यंत 6000 पेक्षा जास्त घरं बांधून पूर्ण झाली होती आणि चाळीस हजारांच्या आसपास घरांचे बांधकाम चालू होते सेल्फ कंस्ट्रक्शन म्हणजेच ओनर ड्रिवन अॅप्रोच साधारणपणे 96000 ते 97000 घरांचे काम चालू आहे तर 1 35 000 घरे बांधून पूर्ण झाली आहेत रीकंस्ट्रक्शन मोड एन जी ओ च्या मदतीने होणाऱ्या कंस्ट्रक्शन साठी तुम्ही पाहू शकतात की 56 सीटू मध्ये होती बरीच घरे रीलोकेट झाली होती ओनर ड्रिवन किंवा सेल्फ कन्स्ट्रक्शन मध्ये मेजॉरिटी सीटू डेव्हलपमेंट होते तर केवळ 22 बिल्डिंग रीलोकेट झाल्या होत्या एकूण 102 एन जी ओ पैकी 100 एन जी ओ रीकंस्ट्रक्शन कार्यात सहभागी होत्या त्यापैकी 65 एन जी ओ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोग्राम तर 37 एन जी ओ स्वतंत्रपणे कोणत्याही प्रकारचे कॉलाबोरेशन न करता स्थानिक लोकांसोबत काम करतात 2003 मध्ये रिपोर्ट करण्यात आलेल्या रिक्वायरमेंट पैकी 82 काम पूर्ण करण्यात आले आहे 96000 किंवा त्यापेक्षा कमी घर बांधण्याचे काम ओनर ड्रिवन किंवा सेल्फ कन्स्ट्रक्शन कॅटेगिरी मधील G4 आणि G5 प्रकारातील होते इतर 31000 घरे एन जी ओ कडून रीकंस्ट्रक्शन करण्यात आली होती नवीन घरातील रूम मध्ये कोणत्या प्रकारचे व्हेरिएशन दिसून आले रूम साईज वाढली कमी झाली किंवा तेवढीच राहिली का एन जी ओ च्या मदतीने होणाऱ्या कंस्ट्रक्शन साठी तुम्ही पाहू शकतात की जास्त बिल्ट अप एरिया मिळाल्यामुळे रूम साइज 20 पर्यंत वाढली बऱ्याच घरांसाठी तेवढीच राहिली तर 27 घरांसाठी कमी झाली ओनर ड्रिवन घरांसाठी वाढली किंवा कमी पण झाली नाही घरांसाठी टोटल एरिया तेवढाच राहिला रीकंस्ट्रक्शन घराचा वापरा बद्दल 2003 मध्ये एका अभियान सर्वेक्षणानुसार लोक खरोखरच ही घरे वापरत आहेत एन जी ओ च्या मदतीने कंस्ट्रक्शन झालेली घरे ही अगदी लक्षणीय आहेत लोक वापरत आहेत अर्थात ओनर ड्रिवन घरे देखील चांगली आहेत पण एनजीओ ड्रिवन घरांमध्ये काही लोक साधारणत २० भाग वापरत नाहीत एन जी ओ संस्थांनी बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ तुम्ही हे टेबल बहुतेक २०० ते 350 पर्यंत पाहू शकता हे जवळपास एकूण साठ्याच्या 50 ते 60 च्या आसपास आहे आणि हे 350 ते 450 किंवा त्यापेक्षा जास्त 35 किंवा त्याहून अधिक आहे

2003 मध्ये एन जी ओ संस्थांनी केलेल्या अभियान सर्वेक्षणानुसार 80 लोक एन जी ओ संस्थांनी कन्स्ट्रक्शन केलेल्या बिल्डींग मध्ये समाधानी आहेत ओनर ड्रिवन कन्स्ट्रक्शन केलेल्या बिल्डींग मध्ये 91 लोक समाधानी आहेत शाळेची स्थिती बहुतेक नियमित आणि काही अनियमित असतात एन जी ओ संस्थेकडून प्रति चौरस फूट किंमतीच्या एका युनिटच्या किंमतीची यादी देखील येथे आहे अभ्यास क्षेत्र आम्ही 3 एरिया सर्वेक्षण केले मला या ठिकाणी वेगवेगळे दृष्टिकोन आणि मॉडेल्स आणि त्यांचे प्रकरण अभ्यास स्वरूपात दाखवायचे आहेत एक एनजीओ ड्रिवन अॅप्रोच हजापर या भुजपासून 52 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या गावात आहे हजापर गावाचे क्षेत्रफळ एकूण शेतीसह 4 चौरस किलोमीटर असून एकूण लोकसंख्या 720 आहे घरगुती आकार 6 5 आहे साक्षरताप्रमाण 35 आहे त्यांचे मुख्य व्यवसाय म्हणजे पशुसंवर्धन आणि शेती हजापर गावाचे जुन्या पद्धतीचे वसाहत एरिया तुम्ही खाली स्लाईड मध्ये पाहू शकता पिवळ्या रंगाचा एरिया म्हणजे रेसिडेंशियल एरिया आहे तर हिरव्या रंगाचा एरिया म्हणजे एग्रीकल्चर एरिया आहे इतर निळ्या रंगाचा एरिया म्हणजे पब्लिक किंवा सेमी पब्लिक एरिया आहे कम्युनिटी डिस्ट्रीब्यूशन आपण पाहू शकता की हरिजन आणि मुसलमान बाहेरील बाजूस विभागलेला समुदाय स्वरूपात आहेत ते एका विभागात राहणे पसंत करतात आणि दुसरी जात म्हणजे माहेश्वरी एका क्षेत्रात आहेत आपण पाहू शकता एकूण 3 ग्रुप कॅटेगिरी आहेत इलेक्ट्रिक लाइन शैक्षणिक सुविधा एक प्राथमिक शाळा आरोग्य सुविधा एक आरोग्य केंद्र पंचायत इमारत आणि दोन मंदिरे आणि एक मशिदी सर्व नष्ट झाली आहेत 2001 मध्ये आलेल्या भूकंपात 80 पेक्षा जास्त घर डॅमेज झाले वर स्लाईड मध्ये डाव्या बाजूला भूकंप आधीचे गावाचे लेआउट दाखविले आहे तर उजव्या बाजूला भूकंपानंतर रीकन्स्ट्रक्शन केल्यावर तयार झालेल्या नवीन गावाचे लेआउट आहे आपण येथे पाहू शकता की पिवळ्या रंगाचा एरिया अबंडोनेड आहेत काही लोक ज्यांना या भागात कोणतेही भूमी अधिकार नाहीत जमीनी हक्क नाहीत त्यांना कोणतेही औपचारिक जमीन अधिकार नाहीत आणि बर्याच लोकांनी ते बदलले नाहीत काही लोकांनी त्यांची घरं स्वतः डेव्हलप करून बांधली आहेत काही लोक मानोर माय नोर ग्रुप संबंधित आहेत ती लोक रीलोकेट झाले नाहीत केवळ मरून कलर मध्ये दाखविलेले लोक रीलोकेट झालीत ही नवीन व्यापाराची संख्या आहे आपण बांधलेले हे घर रिकामे पडून असल्याचे दिसू शकेल त्या काळातील घरांच्या किंमत 120000 रुपये इतके होते जे तुलनेने जास्त होते तर बहुतेक घरे रिकामे पडून आहेत केवळ पिवळ्या भागावर आपण कब्जा करु शकता आणि आपण येथे पाहू शकता की बरेच लोक नवीन वास्तूत नव्याने बांधलेल्या घरात रीलोकेट झाले नाहीत कारण ते पूर्णपणे डिफरंट लेआउट आहे आणि लोकांनी ते स्वीकारले नाही गावात त्यांच्याकडे आरोग्य केंद्र आहे परंतु लोक ते वापरत नाहीत आयुर्वेदिक आरोग्य केंद्र देखील लोक वापरत नाहीत शाळा प्राथमिक आहेत आणि त्या प्राथमिक शाळा चांगले कार्य करीत आहेत लोक त्याचा वापर करीत आहेत लोक आपल्या मुलांना तिथे शिकण्यासाठी पाठवत आहेत ग्राम पंचायत कार्यालय पुन्हा बांधले गेले आहे इलेक्ट्रिसिटी बसविली आहे टेलिकम्युनिकेशन सिस्टम दूरसंचार यंत्रणा बसविली आहे कंस्ट्रक्शन जे लोक श्रीमंत आहेत ज्यानी अधिक चांगले रीलोकेट केले नाही त्यांनी खराब झालेल्या बाजूला स्वत चे घर बनवलीत काही लोकांना ज्यांच्याकडे जमीन मुदतीचा हक्क नाही त्यांनी तात्पुरती घरे बांधली किंवा तात्पुरती घरे मिळाली आणि तिथेच राहिले अशा लोकांना रीकन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट केले गेले नाही नव्याने बांधलेले प्रोजेक्ट विनाअनुदानित आहेत लोकांनी एकत्र राहणे पसंत केले आहे त्यांना लेआउटची ही नवीन लोखंडी ग्रीड पद्धत आवडली नाही हे ग्रीड हिंदुस्तान बेनिव्हिलेंटने केले आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ट्रेनिंग प्रोग्राम नव्हता एनजीओ ला स्वतंत्रपणे फायनान्शियल असिस्टंस अलोकेट करण्यात आले गावातील लोकांचा डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये सहभाग नव्हता गव्हर्मेंट ने काही साईट साठी लँड प्रोव्हाइड केली लोकांना कोणत्याही प्रकारचा शेअर मिळाला नाही फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन रीकन्स्ट्रक्शन साठी कोणत्याही प्रकारचे लेबर कॉन्ट्रीब्युशन लोकांनी केले नाही बिल्डिंग मटेरियल रीकन्स्ट्रक्शन साठी लागणारे बिल्डिंग मटेरियल लोकल पद्धतीने अवेलेबल असलेले बिल्डिंग मटेरियल होते कॉन्ट्रॅक्टरने आवश्यक असे बिल्डिंग मटेरियल बाहेरून मागून घेतले एनजीओने लोकांची इनव्होलमेंट करून न घेता एक ते दोन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केला कोणत्याही प्रकारचा स्त्रियांचे पार्टिसिपेशन नव्हते 40 स्क्वेअर मीटर घराची किंमत 1 लाख रु रुपये तर 30 स्क्वेअर मीटर घराची किंमत 80000 रुपये होती संस्था एनजीओने आणि सरपंच यांनी रीकन्स्ट्रक्शन कामांवर लक्ष ठेवले परंतु बहुतेक निर्णय एनजीओने घेतला आपण येथे काय पहात आहोत की एनजीओने तयार केलेल्या लोकल रिसोर्सेस चा उपयोग नाही ट्रेनिंग प्रोग्राम नाही एनजीओ प्रत्येक बाबीचा निर्णय घेतात अतिशय कमकुवत संघटनात्मक स्थापना आणि मालकी हक्काचा अभाव देखरेखीची अनुपस्थिती देखील असल्यामुळे लोक नकार देतात याचा परिणाम म्हणून हा प्रकल्प खूप खर्चिक झाला आणि थोडा वेळ जास्त लागला परंतु तरीही सामाजिक दृष्टीने ते मान्य झाले नाही त्यास खेड्यांनी नाकारले या प्रकल्पामुळे लोकांची जागरूकता वाढण्यास मदत झाली नाही आणि घरे चांगली राखली गेली नाहीत अशाप्रकारे खरेतर कॉन्ट्रॅक्ट ड्रिवन अॅप्रोच मध्ये कम्युनिटी आणि एनजीओ दरम्यान व्हलनेरलॅबीलीटी आणि अविश्वास तयार होतो कम्युनिटी आणि एनजीओ पार्टनरशिप अॅप्रोच मध्ये आम्ही लुडिया गावाचा अभ्यास केला हे गाव भुजपासून १०० किलोमीटर उत्तरेस आहे गावाचे क्षेत्र सुमारे 5 स्क्वेअर चौरस किलोमीटर आहे एकूण लोकसंख्या 1800आहे गावात मुख्यत्वे हरिजन आणि मुस्लिम पॉप्युलेशन आहे साक्षरता दर 35 आहे लाकडी कोरीव काम आणि लागवड सोबतच तेथे पशुपालन देखील होते तुम्ही पाहू शकतात ते की गावातील 50 लोक लाकडी कोरीव काम आणि पशुपालन करण्यात व्यस्त असतात लोकसंख्येच्या अंदाजे 20 लोक शेती करतात लोकसंख्येचे कम्युनिटी स्वरूपात डिस्ट्रीब्यूशन पाहता हरिजन आणि मुस्लिम समाज असे विभाजन झाले आहे या दोन्ही कम्युनिटी गरीब स्वरूपातील असून साधारणपणे 2500 ते 5000 पर्यंत त्यांचे इन्कम असते त्यांनी पाय चार्ट चा 90 भाग व्यापलेला दिसतो भूकंपामुळे तेथील इलेक्ट्रिसिटी सप्लाय एज्युकेशनल फॅसिलिटी आणि प्रायमरी स्कूल नष्ट झाले आहे लुडिया गावातील घरांच्या डॅमेज बद्दलचे डिटेल माहिती याप्रमाणे आहे पाच बंगले पूर्णपणे नष्ट झाले तर कच्चा पक्क्या घरांच्या नुकसानीचा आकडा बराच मोठा आहे बंगल्यांचे थोडे नुकसान झाले किंवा दुरुस्ती करता येण्यासारखे नुकसान किंवा भरून न येणारे नुकसान झाले होते परंतु कच्चा पक्क्या घरांवर येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे पक्के घरे आम्हाला पाहू द्या ती फक्त 5 ते 7 ठीक आहे रीकन्स्ट्रक्शन एकूण 235 घरे नवीन बांधण्यात आले आणि प्रत्येक फॅमिलीला दोन ट्रॅडिशनल बंगले देण्यात आले नवीन बंगल्याचे बांधकाम भूकंप तसेच वादळ विरोधी ठेवण्यात आले होते अशाप्रकारचे बांधकाम भूकंप विरोधी असल्याचे एनजीओच्या पाहणीत आढळून आले लोकांनी त्यांचे बंगले आणि चौकी फॅसिलिटी स्वतंत्र टॉयलेट आणि बाथरूम बांधून घेतले आहेत प्रत्येक फॅमिलीला दोन ट्रॅडिशनल बंगले चौकी फॅसिलिटी स्वतंत्र टॉयलेट आणि बाथरूम बांधून देण्यात आले इलेक्ट्रिसिटी साठी गावात 170 मीटरचे कनेक्शन देण्यात आले गावात सध्या मुमवरा ग्रुप वॉटर सप्लाय स्कीम द्वारे नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो 11 घरांना टेलिकम्युनिकेशन सुविधा देण्यात आली आहे गावात दोन प्रायमरी स्कूल आणि अंगणवाडी बांधण्यात आल्या आहेत लुडिया गावात सर्व प्रकारच्या स्कूल रीकन्स्ट्रक्शन करण्यात आल्या आहेत

शेजारचे क्लस्टर गावातील लोकांनी ठरविले की त्यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे म्हणून त्यांनी जवळचे लोक बनविले लोक त्यांचे नातेसंबंध किंवा त्यांची कुळ रचना वाढवत आहेत आणि त्यानुसार त्यांना ग्रूप क्लस्टरमध्ये विभाजित करण्यात आले आणि नवीन गाव रचना होती योजनाबद्ध आणि ग्रामस्थांनी स्वीकारले काही लोकांनी काही त्यांचे स्वतःचे घरे बांधलीत म्हणून त्यांचे घर चांगल्या पद्धतीने मेंटेन झाले आहेत त्या घरांची किंमत खूपच कमी म्हणजे 56000 रुपये आहे आणि 40 घरांना इलेक्ट्रिसिटी तसेच टेलिफोन फॅसिलिटी देण्यात आली आहे लोकांनी रीकन्स्ट्रक्शन आणि रीहबिलीटेशन प्रोसेस मध्ये सहभाग नोंदवला खाली स्लाईड मध्ये पिक्चर दाखवण्यात आले आहे डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये सहभागी असलेल्या लोकांनी त्यांचे स्वतःची घरे बांधणे बांधली त्यांना 2000 रुपये फायनान्स देण्यात आला मुस्लिम लोकांनी त्यांची लँड अर्जंट लोकांना देऊन हरिजन लोकांनी त्याबदल्यात लेबर सपोर्ट केला प्रत्येक घरातील एका व्यक्तीने लेबर सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सपोर्ट केला लोकांनी घरे बांधण्यासाठी विटा तसेच बाभूळ झाडाची लाकडं वापरले या कामात महिलांनी देखील त्यांचा सहभाग नोंदवला घर बांधणीच्या कामाबद्दल प्रोजेक्ट बद्दल विशेषतः वॉटर सप्लाय याबद्दल त्या समाधानी होत्या प्लेन ची किंमत साधारण पणे 22000 ते 55000 दरम्यान होती

प्रोजेक्ट संपूर्णपणे 7 महिन्यात पूर्ण करण्यात आला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लोकल स्किल लेबर लँड बिल्डिंग मटेरियल आणि रहिवाशांकडून पैशांचे योग्य पद्धतीचे पद्धतीने नियोजन करण्यात आले मॉनिटरिंग करण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करण्यात आले त्यामुळे लोक कॉस्ट सोशल आणि भूकंप विरोधक बिल्डिंग बांधण्यास मदत झाली आणखी एक म्हणजे भुज पासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिट्टा गावातील ओनर ड्रिवन अॅप्रोच एकूण लोकसंख्या सुमारे 1000 असलेल्या गावाचा लेआउट वरील प्रमाणे होता आपण पाहू शकता की त्यांच्याकडे काही कमर्शियल स्टॉप बिल्डिंग लँड वापर आणि बहुतेक निवासी आणि काही सार्वजनिक आणि अर्ध सार्वजनिक ठिकाणे आहेत बिट्टा हे या 3 खेड्यांमधील सर्वात मोठे गाव होते हा व्हिलेज बस स्टॉप होता आणि येथे बन्सली बैष्णब गडबी आणि बर्याच समुदायांचे वितरण आपण येथे पाहू शकता आता खेड्यांचे व्यावसायिक वितरण पाहू लोक मुख्यत एक शेतकरी आणि शेतमजूर म्हणून गुंतलेले आहेत काही स्वयंरोजगार आहेत मजुरीचे कामगार देखील आहेत 12 व्यापारी आहेत 26 लोक श्रीमंत आहेत 14 लोकांचे 10000 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न आहे जवळजवळ 33 लोक गरीब आहेत पक्की किंवा काँक्रीटचे घरे तुटलेले असल्याचे दर्शवित आहे परंतु भूगाचा भूकंपाचा काही परिणाम न पडता तेथे राहतात आपण घरांचे वर्ग व शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा पंचायत यांचे नुकसान झालेली पातळी पाहू शकतो लोकांना गव्हर्नमेंट कडून पैसे मिळतात आणि त्यांनी स्वत च्या घराची रीकन्स्ट्रक्शन केले लोकांनी त्यात त्यांचे पैसेही जोडले येथे भूकंपानंतर ठाकरांचे घर बांधले गेले आहे गावात 133 मीटर जोडणी होती सध्या पाणीपुरवठा करणारे तीन टँकर होते गव्हर्नमेंट कडून रीकन्स्ट्रक्शन केले गेले पंचायत कार्यालय पुन्हा बांधले गेले धार्मिक इमारतींचे रीकन्स्ट्रक्शन केले गेले लोकांनी त्यांचे स्वतःचे घरे बांधली आहेत परंतु ट्रेनिंग प्रोग्राम देण्यात आला नाही लोकांनी काही पैसे इतरांकडून उसने घेतले तर गव्हर्मेंट कडून काही प्रमाणात पैसे देण्यात आले साधारणपणे 28 पैसे लोकांनी त्यांचे स्वतःचे वापरले काहींना फॉर्मल इन्स्टिट्यूशन कडून लोन मिळण्यात यश आले महाजन किंवा लोकल किंग यासारख्या कम्युनिटी किंवा नातेवाईकांनी पैशांची मदत केली अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न केला लोकांनी साधारणपणे 30000 ते 50000 पर्यंत पैसे खर्च केले वर स्लाईड मध्ये लेबर लोकांनी त्यांचे स्वतःचे केलेले लेबर कॉन्ट्रीब्युशन दाखविले आहे बऱ्याच लोकांनी स्वतः लेबर वर्क न करता भाडेतत्त्वावर लेबर घेण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या लेबर मध्ये प्रामुख्याने हरिजन आणि काही इतर लो कास्ट ग्रुपमधील लोक होते त्यांनी त्यांचे स्वतःचे घरे बांधण्यासाठी देखील कॉन्ट्रीब्युशन केले लोकांनी येथे स्वतःचे घर बनविल्यापासून ते समाधानी झाले आणि बांधलेली घरे व्यवस्थित राखले गेले बहुतेक घरांचे रीकन्स्ट्रक्शन 4 महिने ते 6 महिन्यांपर्यंत 50 पूर्ण झाले लोक भिंती साठी कॉंक्रिट ब्लॉक विटा दगड वापरतात छप्पर मुख्यतः आरसीसी असते पण 35 लोक लोकल टाईल्स चिखल तर 73 लोक सिमेंट मजल्या साठी वापरतात ओनर प्रमाणे कॉस्ट बदलत जाते कमीत कमी कॉस्ट 50000 ते एक लाख तर काही ठिकाणी दीड लाखापर्यंत वाढू शकते लोक त्यांना मिळणाऱ्या सुविधा इलेक्ट्रिसिटी याबाबत समाधानी आहेत परंतु पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर बद्दल समाधानी नाहीत काही लोकांनी गव्हर्मेंट कडून मिळालेले पैसे घर बांधणीसाठी न वापरता काही इतर कामांसाठी वापरले अप्पर क्लासमधील लोक कमी आहेत परंतु त्यांना गव्हर्मेंट कडून मोठ्या प्रमाणावर असिस्टन्स मिळत असतो एका सर्व्हेनुसार लो कास्ट लोकांची संख्या जास्त असली तरी गव्हर्मेंट कडून त्यांना कमी प्रमाणात असिस्टन्स मिळत असतो एका अभियान की केवळ 60 घरे भूकंप विरोधक आहे

सामाजिक दृष्ट्या आम्हाला असे आढळले आहे की लोकल रिसोर्सेसचा उपयोग कमकुवत संघटनात्मक सेटअप अपुरी प्रशिक्षण अपुरी देखरेख निर्णय घेताना उच्चवर्णीयांचे वर्चस्व इत्यादी गोष्टी आहेत म्हणूनच त्यांच्याकडे दीर्घकाळ असुरक्षित रचना आहे जागरूकता अभाव आहे जे लोक लोकल रिसोर्सेसचा वापर करतात त्यांच्याकडे कमी किंमत आहे तर आम्ही म्हणू शकतो की कम्युनिटी एनजीओ पार्टनरशिप अॅप्रोच ने इतरांपेक्षा खूप चांगले कार्य केले आहे धन्यवाद मी तूमचा आभारी आहे